तर या सोबत सिंगल फेज सर्किट बद्दलची माहिती संपली आहे म्हणून माझी सूचना अशी आहे की आपण गणिते सोडवण्यासाठी काही चांगल्या पुस्तकांचा उपयोग करा आणि पुढे आपण थ्री फेज सर्किटवर येऊ तर साधारणपणे थ्री फेज सर्किटमध्ये वीजनिर्मिती होते हे येथे तुम्हाला फक्त सांगत आहे कारण आपले उद्दिष्ट थ्री फेज सर्किट विश्लेषणाचा अभ्यास करणे आहे तर त्याचप्रमाणे साधारणपणे ज्याला आपण थ्री फेज जनरेटर म्हणतो ज्याला आपण अल्टरनेटर म्हणतो ते येथे काढले गेले आहे तर हे उदाहरणार्थ म्हणून समजा हे एक मॅग्नेट आहे आणि मॅग्नेट फिरत आहे ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे आणि मॅग्नेट हे थ्री फेजच्या वायंडीगसारखेच वेढलेले आहे ज्याला आपण थ्री फेज वायंडीग म्हणतो येथे ज्याला आपण हे वायंडीग म्हणतो त्याला आपण स्टॅटिक असे म्हणतो हा रोटर आहे हा रोटर म्हणजे प्रत्यक्षात मॅग्नेट फिरत आहे आपण याला रोटर म्हणतो हे प्लेन म्हणजे रोटर आहे आणि सभोवताली काही वायंडीग आहेत त्याचप्रमाणे त्याला स्टॅटिक म्हणतात म्हणून आपण त्याला स्टेटर म्हणतो तर प्रश्न असा आहे की साधारणपणे समजा हे कंडक्टर a साठी आहे समजा त्याचप्रमाणे एक पृष्ठ घ्या जर करंट यामध्ये प्रवेश करत असेल तर ते असेच वाचा त्याचप्रमाणे b साठी आणि b साठी देखील आणि त्याचप्रमाणे c साठी आणि c साठी देखील फिजिकली हे एकमेकांपासून वायंडीग 120° वेगळे आहेत त्यामुळे एकूण 360° आहे त्याचप्रमाणे a a b b आणि c c मुळात फिजिकली ते 120° वेगळे आहेत आता प्रश्न असा आहे की हा एक रोटर आहे तो सभोवताली स्थिर भागाने वेढलेला आहे आणि फिजिकली हे वायंडीग एकमेकांपासून 120° वेगळे आहेत परंतु जसे ते फिरत आहे म्हणजे मॅग्नेत्यूड फिरत आहे त्यामुळे तेथे फ्लक्स असेल त्याचप्रमाणे या सारख्याच तीन वेगवेगळ्या वायंडीगना जे एकमेकांपासून 120° वेगळे ठेवलेले आहेत त्यामध्ये आउटपुट व्होल्टेज तयार होईल तर त्याचप्रमाणे समजा एक मॅग्नेट आहे तो फिरत आहे आणि त्याच्या सभोवताली स्थिर भाग आहे ज्याला स्टेटर म्हणतात आणि सगळीकडे वायंडीग a a b b आणि c c आहे आणि हे वायंडीग सुद्धा एकमेकांपासून 120° वेगळे ठेवलेले आहेत आणि जेव्हा त्याचप्रमाणे यामध्ये फिरते ज्याला आपण फ्लक्स म्हणतो या तीनही वायंडीगना जोडतो जे 120° च्या अंतरावर ठेवलेले आहेत म्हणून व्होल्टेज तयार होईल म्हणूनच जर आपण त्याकडे लक्ष दिले जर a त्या पृष्ठावर प्रवेश करत असेल तर a ते पृष्ठ सोडत आहे आणि इथे तो प्रवेश करतोय इथून निघतोय आणि त्याचप्रमाणे b साठी सुद्धा सारखेच असेल हे टर्मिनल b घेतले आहे आणि c घेतले जाते हे c घेतले जाते आणि जर त्याचप्रमाणे a दिसला तर त्याचप्रमाणे b आणि नंतर त्याचप्रमाणे c या सर्व तीन एकत्र आले आणि हे संख्यात्मक तयार झाले तर याला न्यूट्रल पॉइंट n म्हणतात सर्व तीन एकत्र जोडलेले आहेत आणि एक संख्यात्मक बिंदू तयार केला आहे आणि हे a b c आहे जे तीन टर्मिनल आहेत तर हे थ्री फेज जनरेटर आहे कधीकधी आपण त्याला अल्टरनेटर म्हणतो तर हे जनरेटर आहे हे एकत्रितपणे वेगळे आहे त्याचप्रमाणे Yt थ्री फेज सर्किट जे हे रोटर आहे हे मॅग्नेट आहे असे समजा की ते फिरत आहे आणि त्याचप्रमाणे वायंडीग आहे जे 120° वेगळे आहेत तर जसे की जर ते मॅग्नेट फिरत असेल तर याचा अर्थ असा आहे की या वायंडीगमध्ये फ्लक्स लिंकिंग होत त्यामुळे व्होल्टेज तयार होईल तर हे असे आहे याचा अर्थ हे कसे घडते ते 120° वेगळे आहे तर मला फक्त ही गोष्ट बनवू दे तर या प्रकरणात जर असेच पाहिले तर दिसते की वोल्टेज Van Vbn आणि Vcn घेतले आहे तर येथे आपण असे त्याचप्रमाणे a b c चिन्हांकित केले आहे म्हणून एक व्होल्टेज a ते n मध्ये असेल तर एक b ते n मध्ये असेल आणि c ते n मध्ये असेल तर Va ते n Vb ते n आणि Vc ते n तर a n b n c n ज्याला आपण फेज व्होल्टेज म्हणतो तर जर आपण त्याचप्रमाणे Van Vbn केले तर काय होईल ते हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे तर Van असे फिरत आहे मग Vbn मी असे सांगितले की ते फिजिकली 120° वेगळे आहेत मग येथून Vbn येत आहे आणि Vcn अर्थातच ते असेच येईल परंतु Vbn आणि Vcn याचा अर्थ Van हा Vbn ला 120 o ने लीड करत आहे त्याचप्रमाणे Vbn हा Vcnला 120 o ने लीड करत आहे आणि वेगळ्या पद्धतीने Vbn हा Van पासून 120 o ने लॅग करत आहे आणि Vcn हा Vbn पासून 120 o ने लॅग करत आहे आणि Vcn हा Vn पासून 240 o ने लॅग करत आहे कारण Vn हा Vbn पेक्षा जास्त वेगाने पिकवर पोहोचत आहे तर Van हा Vbn ला लीड करत आहे Vbn हा Vcn ला लीड करत आहे आणि अँगल एकमेकांपासून 120° वेगळे आहेत त्याचप्रमाणे a b c एकमेकांपासून 120° वेगळे आहेत आपण गृहीत धरतो की Van हा त्यावर आधारित संदर्भ आहे आणि हे त्याचप्रमाणे ωt आहे आणि हे फेज व्होल्टेज आहे तर हे Van Vbn आणि Vcn चे साइनसॉइडल रिप्रेझेंटेशन आहे मी फक्त एक गोष्ट सांगतो जेव्हा an म्हणतो तेव्हा टर्मिनल a पॉझिटिव्ह घ्यावे आणि n टर्मिनल निगेटिव्ह घ्यावे तर या प्रकरणात सुद्धा एकमेकांपासून 120° वेगळे आहेत हा फेज क्रम आपण याला a b c फेज क्रम म्हणतो जर a c b बनवायचे असेल तर ते केले जाऊ शकते परंतु फेज क्रम a b c आहे आपण ते नंतर पाहू म्हणून जर आता ते असे दर्शविले गेले आहे की न्यूट्रल पॉइंट तयार झाले आहे समजा जर ते Y पद्धतीत जोडलेले असेल तर याचा अर्थ असा की जेव्हा मी Van लिहितो तेव्हा मी त्याचप्रमाणे सांगितले जेव्हा आपण बाण बनवतो म्हणजे ते आणि हे आहे तर हा घटक आहे हा आहे त्याचप्रमाणे जेव्हा Vbn घ्याल तेव्हा तो Vbn असेल हा बाण आहे म्हणून हा Vb म्हणून हे येथे आहे त्याचप्रमाणे Vabcn म्हणून Van Vbn Vcn म्हणून इथेही हे Vcn आहे हा बाण म्हणजे पॉझिटिव्ह दाखवले आहे निगेटिव्हसाठी काहीही दाखविले नाही तर Van Vbn ही आकृती ३ आहे म्हणून हे व्होल्टेज Van आहे हे Vbn आहे आणि हे त्याचप्रमाणे Vcn आहे म्हणजे याचा अर्थ असा की मुळात एक समान मॅग्नेट आहे जर तो फिरत असेल आणि सभोवताली एक स्थिर भाग आहे ज्याला स्टेटर म्हणतात जेथे वायंडीग 120° वेगळे ठेवल्या जातात मॅग्नेट फिरत असताना 120° वेगळे असतात म्हणून त्याचप्रकारे तीन वेगवेगळ्या कॉइलमध्ये व्होल्टेज तयार केले जाईल जे फिजिकली 120° वेगळे आहेत आणि त्याचप्रमाणे जर उदाहरण म्हणून Vn मध्ये व्होल्टेज तयार केले तर Vbn हा Vn पासून 120o ने लॅग करत आहे आणि Vcn हा Vbn पासून 120 o ने लॅग करत आहे अन्यथा Vcn हा Van पासून 240 o ने लॅग करत आहे तर हे असेच आहे यासारखेच आपण याला Y कनेक्शन असे म्हणतो की जर हे Y ∆ सारखीच असेल हे देखील Y आहे परंतु हे एक नवीन आहे तर आता हे प्रत्यक्षात Y मध्ये जोडलेले सोर्स आहे पण जर तो ∆ असेल तर तेथे न्यूट्रल राहणार नाही जर तो ∆ असेल जर सोर्स ∆ मध्ये जोडलेला असेल तर आता यामध्ये हे पहा की या प्रकरणात कोणतीही नवीन संज्ञा नाही या प्रकरणात Vab चा अर्थ असा असेल की तेथील a ची पोलारिटी पॉझिटिव्ह आहे आणि त्याचप्रकारे b टर्मिनल देखील निगेटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ जेव्हा तो Vab असेल तेव्हा हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे हे Vab आहे त्याचप्रमाणे Vab लिहू शकतो बाण म्हणजे पॉझिटिव्ह बाण म्हणजे पॉझिटिव्ह आणि येथे कोणताही बाण नाही म्हणजे हे निगेटिव्ह आहे त्याचप्रमाणे Vbc तर Vbc म्हणजे कोणताही गोंधळ होऊ नये जेव्हा Vbc असेल तर b पॉझिटिव्ह असावे तर इथे मी लिहितो ते Vbc आहे म्हणून ते आहे ते आहे ही इंस्टानटेनिअस पोलारिटी आहे इथे ते Vab निगेटिव्ह आहे इथे Vbc पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये आणि जर ते Vab असेल Vbc असेल आणि जर ते Vca असेल त्याचप्रमाणे Vca घ्या तेव्हा हा Vca आहे म्हणून हा c पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी बाजू निगेटिव्ह आहे म्हणून जेव्हाही आपण Vab घेतो तेव्हा a ला पॉझिटिव्ह म्हणतो b ला निगेटिव्ह म्हणतो Vbc म्हणजे b पॉझिटिव्ह पहिला एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह ही इंस्टानटेनिअस पोलारिटी आहे आणि हे प्रत्यक्षात असेच आहे ज्याला आपण थ्री फेज सारखेच ∆ कनेक्टेड सोर्स म्हणतो कारण हे ∆ कनेक्टेड आहे आणि हे त्याच प्रकारे ∆ कनेक्ट केलेले सोर्स आहे जे Y कनेक्ट केलेले होते आणि हे ∆ कनेक्ट केलेले आहे तर मला ते स्पष्ट करू द्या म्हणजे ही आकृती 4 आहे आता म्हणून Van व्होल्टेज हे लाईन a आणि न्यूट्रल लाइन n मधील वोल्टेज आहे हे मी त्याच प्रकारे सांगितले त्याचप्रमाणे Vbn व्होल्टेज हे लाईन आणि न्यूट्रल लाइन n मधील वोल्टेज आहे आणि Vcn व्होल्टेज हे लाईन c आणि न्यूट्रल लाइन n मधील वोल्टेज आहे म्हणून Van Vbn Vcn यांना फेज व्होल्टेज म्हणतात याचा अर्थ जर न्यूट्रल लाइन ते लाईन असेल तर ते फेज व्होल्टेज आहे तर Van Vbn Vcn ला फेज व्होल्टेज म्हणतात आता जर व्होल्टेज सोर्समध्ये समान अंपलीट्यूड आणि फ्रिक्वेन्सी असेल आणि ते एकमेकांशी 120° आउट ऑफ फेज असतील तर व्होल्टेज बॅलन्स असल्याचे म्हटले जाते याचा अर्थ या व्होल्टेज सोर्समध्ये समान व्होल्टेज मग्निट्यूड असते आणि त्यांची फ्रिक्वेन्सी 120° असते म्हणजे फेज शिफ्ट मधील फरक त्या वेळी अगदी 120° असतो त्याचप्रमाणे व्होल्टेज बॅलन्स आहे हे सांगू शकतो जर फरक नसल्यास तो अनबॅलन्स आहे परंतु आपण या सोर्ससाठी केवळ बॅलन्स गोष्टीचा अभ्यास करू तर याचा अर्थ असा आहे की जर ते Van Vbn Vcn 0 असे असेल हे एक फेझर कॉन्टिटी आहे मी ते 0 का आहे ते दाखवतो जर ते तसे केले तर ते 0 होईल Van Vbn Vcn 0 हे समीकरण 1 आहे याचा अर्थ असा आहे की जर बॅलन्स व्होल्टेजसाठी मग्निट्यूड Van मग्निट्यूड Vbn मग्निट्यूड Vcn जेव्हा मी मॉड टाकतो तेव्हा हे मग्निट्यूड असतात आता जर त्याचप्रमाणे फेजर आकृती काढली तर Van हा एक संदर्भ आहे म्हणून आपण याला a b c फेज सिक्वेन्स म्हणतो तर कारण b हा a ला लॅग करत आहे c हा b ला लॅग करत आहे म्हणून फेज सिक्वेन्स a b c आहे म्हणून जेव्हा ते Van असते तेव्हा आम्ही Van Vp अँगल 0° लिहितो हा संदर्भ आहे आणि फेज व्होल्टेज प्रत्यक्षात p आहे असे समजा ज्याला आपण फेज म्हणतो म्हणजे ते फेज मग्निट्यूड आहे आणि तो अँगल 0° आहे हा Van आहे आता Vbn प्रत्यक्षात हे सर्व फेज समान मग्निट्यूडचे आहेत याला फेज व्होल्टेज म्हणतात तर या प्रकरणात Van अँगल 0° आहे म्हणून Vbn हा Van पासून 120o ने लॅग करत आहे तर त्याचप्रमाणे Vbn अँगल 120° हे सर्व मग्निट्यूड समान आहेत तर हा Vcn अँगल 240° आहे त्यामुळे Vcn हा Van पासून 240o ने लॅग करत आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या म्हणून त्याचप्रमाणे Vcn अँगल 240° अँगल 120 o म्हणू शकतो अन्यथा Vcn हे 240o ने लॅग करत आहे किंवा Vcn हे Van120 o ने दिले जाते कारण Vcn 120 o120 o म्हणजे याचा अर्थ असा की त्याचप्रमाणे अँगल 120° बनवू शकतो जर तशीच काही दुसरी कोणतीही गोष्ट असेल जर ती समान असेल तर ती अशीच असेल ज्याला आपण तत्त्वज्ञान म्हणतो म्हणून अँगल 240° समजा त्याला 1 ने गुणाकार केला आहे तर तो अँगल 360° आहे जर हे दोन एकत्र केले तर ते अँगल 120° असेल तर मुळात हे याला 120° ने लीड करत आहे तर कोठेही हे समान आहे 120° फेज व्होल्टेजचे rms मूल्य आहे येथे त्याचप्रमाणे sin ω t किंवा cosine ωt घेत आहेत तर हे फेज व्होल्टेजचे rms मूल्य आहे म्हणून फेज व्होल्टेज हे सर्व rms मूल्य आहेत आता रोटर घड्याळाच्या दिशेने फिरतो या प्रकरणात आपण Van नंतर c आणि नंतर b असे घेतले आहे जर हा फेज सिक्वेन्स a c b असेल जर तो a b c सिक्वेन्स असेल जेथे a b c आणि a c b सिक्वेन्स म्हणजे a c b आहे येथे ते दाखविले आहे मग ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रोटर फिरवत आहे परंतु या प्रकरणात जर आपण असेच घेतले तर या प्रकरणात आपण ज्याला रोटर म्हणतो तो घड्याळाच्या दिशेने फिरत आहे याचा अर्थ या मार्गाने तर यामध्ये c आणि a c b सिक्वेन्स आहे तर आता Van अँगल 0° मिळाले Vbn अँगल 120° या प्रकरणात सीरिज सिक्वेन्स आणि Vcn अँगल 120° हे पूर्वीप्रमाणेच a c b सिक्वेन्ससाठी आहे फक्त एकच गोष्ट बदलली आहे आता समीकरण 1 Van Vbn Vcn Van अँगल 0 o Vbn अँगल 120 o Vcn अँगल 120 o जर आपण फक्त सोपे केले तर ते 1 0 866 असेल ते 0 होईल त्यामुळे बॅलन्स सोर्ससाठी Van Vbn Vcn 0 असणे आवश्यक आहे जर ते अनबॅलन्स असेल तर 0 असू शकते किंवा 0 असू शकत नाही शून्याचा अर्थ त्याच प्रकारे याचा अर्थ असा नाही की सारखेच होईल कारण हे पॅरामीटर्स समजा हे असेच अशा पद्धतीने 0 घेतले जातात परंतु या टप्प्यावर समजून घेण्यासाठी असे गृहीत धरा की जर हे 0 असेल तर त्याचप्रमाणे बॅलन्स व्होल्टेज सोर्ससाठी आपण Van Vbn Vcn 0 असे म्हणू तर आता प्रश्न असा आहे की त्याचप्रमाणे Y कनेक्टेड लोड जे काही आपण पाहिले ते Y किंवा ∆ कनेक्टेड सोर्ससाठी आहे आता आपण Y कनेक्टेड लोड पाहू तर या प्रकरणात त्याचप्रमाणे Y कनेक्टेड लोड आहे हे Z1 Z2 Z3 आहे आणि Y कनेक्टेड लोड बॅलन्स असेल आणि फेज a b c दिली आहे ही न्यूट्रल लाईन दिली आहे ती तेथे असू शकते किंवा तेथे नसेल तर त्या प्रकरणात काय होईल हे प्रत्यक्षात फक्त बॅलन्स फेजसाठी आहे जे नेहमी 0 असते तर आता प्रश्न असा आहे की a b c आहे ही a लाईन आहे हे न्यूट्रल आहे कदाचित तेथे असेल किंवा न्यूट्रल तेथे नसेल तर हे Z1 Z2 आणि Z3 आणि ही आकृती 7 आहे तर Y कनेक्टिव्हिटीसाठी हे Y कनेक्टेडसाठी आहे हे a b c सर्किटमध्ये Y कनेक्टर आहे ज्याला Y कनेक्टेड म्हटले आहे आणि हे त्याच प्रकारे जोडलेले आहे ते त्याचप्रमाणे Zc Zb आणि Za आहे तर Y ∆ नमुना जो आपण तेथे DC सर्किटवर दाखवला आहे तो तेथे रेजिस्टन्स होता हा एमपीडन्स आहे आणि येथे देखील a b आणि c सर्व वस्तुमान आहेत तर हे ∆ कनेक्टेड लोड आहे आता बॅलन्स लोडसाठी सर्व फेज एमपीडन्स समान मग्निट्यूडचे आणि समान फेजचे आहेत याचा अर्थ त्याचप्रमाणे Z1 Z2 आणि Z3 हे समान मग्निट्यूडचे आणि समान अँगलमध्ये आहेत नंतर ते बॅलन्सड आहेत त्याचप्रमाणे येथे म्हणजे याचा अर्थ असा की बॅलन्स Y कनेक्टेड लोडसाठी Z1 Z2 Z3 ZY बॅलन्स ∆ कनेक्टेड लोडसाठी Z a Z b Zc Z ∆ असेल आपण फक्त बॅलन्सड गोष्टीचा विचार करू आणि Y ∆ ट्रान्सफॉर्मेशन किंवा ∆ Y ट्रान्सफॉर्मेशन ज्या प्रकारे आपण DC सर्किटसाठी बनवले आहे त्याच प्रकारे आपण ते करतो त्याचप्रमाणे Z मिळेल जर Z ∆ हा 3 Z Y असेल तर किंवा ZY हा 13 Z∆ असेल त्याच प्रकारे ते करा त्याचप्रमाणे ते मिळेल म्हणून मी पुढे करत नाही कारण DC सर्किटसाठी प्रत्येक गोष्ट केली जात आहे जे कदाचित रेजिस्टन्स असेल येथे ते एमपीडन्स आहे एक लहान उदाहरण घ्या सेट व्होल्टेजचा फेज सिक्वेन्स निश्चित करा Van 200 cos ω t 10 o Vbn 200 cos ω t 230 o आणि Vcn 200 cos ω t 110 o 110 o दिले आहे म्हणून जर त्याचप्रमाणे फेजर आकृती काढली तर समजा हा एक रेफरन्स पॉईंट आहे तर त्याचप्रमाणे Van 200 अँगल 10° ते त्याचप्रमाणे 200 अँगल 10° दिले आहे किंवा हे कोसाइन देखील मूलतः काहीच नाही तर समान sin ∆ आहे तर हे sin 90 o theta cos theta किंवा cos 90 o theta sin theta आहे यात कोणताही गोंधळ होऊ नये तर येथे त्याचप्रकारे रेफरन्स लाईन आहे तर जर त्याचप्रमाणे Van 10° मिळाले आणि त्या रेफरन्सने जर 110° मध्ये Vcn काढला कारण त्याचप्रमाणे Vbn 230° आहे आणि हे रेफरन्सच्या संदर्भात हे 230° आहे आता जर त्याचप्रकारे पहा a b आणि c मधील अँगल दिसेल तर Van आणि Vbn मध्ये 110 अँगल 120° अँगल आहे आता त्याचप्रमाणे b आणि c मध्ये 120° अँगल मिळेल याचा अर्थ असा की सिक्वेन्स a c b आहे तर हा त्याचप्रमाणे a c b फेज सिक्वेन्स आहे शून्य च्या व्यतिरिक्त 120° जेव्हा हे असे दिले गेले असेल त्याचप्रमाणे एक रेफरन्स घ्या त्यानंतर कृपया फेझर आकृती काढा नंतर त्याचप्रमाणे हा a c b क्रम आहे तो मिळेल आता बॅलन्सड Y कनेक्शन बॅलन्सड Y कनेक्टेड सोर्स आणि बॅलन्सड Y कनेक्टेड लोड जेव्हा सोर्स काहीही अनबॅलन्सड असल्यास हा सोर्स त्यातून कसा बॅलन्स होतो ते आपण करू मी त्याचप्रमाणे ते बॅलन्स आहे हे सांगेन तर बॅलन्सड Y कनेक्टेड सोर्स आणि बॅलन्सड Y कनेक्टेड लोड समजा हा Y कनेक्टेड सोर्स आहे आणि हा Y कनेक्टेड लोड आहे येथे देखील न्यूट्रल आहे आणि हे दोन जोडलेले आहेत त्याचप्रमाणे बाकी घटक येथे जोडलेले आहेत आणि करंट न्यूट्रल आहे म्हणजे I n आणि हे त्याचप्रमाणे Van Vbn आणि Vcn आहे हे दिले आहे आणि हे Z Y Z Y Z Y आहे हे लहान a b c आहे हे कॅपिटल A B C आहे हे सोर्स आहे आणि हे Y कनेक्टेड लोड आहे कारण थ्री फेजमध्ये आणि याद्वारे वाहणारा करंट हा I a I b आणि Ic न्यूट्रल आहे हे न्यूट्रल जोडलेले करंट In आहे आहे तर आता ही त्याचप्रकारे फक्त सोर्सची बाजू काढल्यास ही आकृती 11 आहे म्हणून मी न्यूट्रल किंवा काहीही दर्शवत नाही प्रथम आपण सोर्सची बाजू पाहूया कोणतीही न्यूट्रल काहीही दाखविले जात नाही परंतु ही वायर काहीही दाखविले जात नाही येथे फक्त Van आहे तर मी Vab ला a सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल Vbc आणि Vca आहे तर असेच होईल a b c गेले असे म्हणतो तर Van अँगल 0° तो बॅलन्स आहे आणि Vcn अँगल 120° आणि त्याचप्रमाणे हा व्होल्टेज समजा जर आपण असे बनवले तर हे Van आहे हे Vbn आहेहे Vcn आहे आता जर त्याचप्रमाणे या ठिकाणी kvl लावले तर ते Vab अशा प्रकारे फिरत असेल इंस्टानटेनिअस पोलारिटीVab Vbn Van 0 असणे आवश्यक आहे म्हणजे Vab Van Vbn याचा अर्थ Vab Van Vbn म्हणजे त्याचप्रमाणे आपण ज्या व्होल्टेजला a टू b म्हणतो त्याला आपण लाइन टू लाईन व्होल्टेज म्हणतो कारण ही लाईन आहे त्याचप्रमाणे ही लाईन आहे म्हणून ही देखील लाईन आहे म्हणजे ते लाइन टू लाईन व्होल्टेज असेल आणि त्याचप्रमाणे Van Vbn Vcn साठी लाईन टू न्यूट्रल वोल्टेज असेल म्हणजे ते एक फेज व्होल्टेज आहे आणि याला लाइन टू लाईन व्होल्टेज Vab Vbc Vca म्हणतात त्याचप्रमाणे इतर दोनसाठी k v l लागू करू शकता तर म्हणून या प्रकरणात त्याचप्रमाणे मी हे Vab Van Vbn लिहिले तर हा एक Vbn आहे जो Vbn Vnb असे आपण इथे लिहू शकतो ज्याप्रमाणे आपण n ते b असे म्हणतो तेच येथे मिळते ते Vbn आहे त्याचप्रमाणे Vnb लिहू शकतो म्हणूनच हे Vbn Vnb याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे माझा अर्थ असा आहे की जर त्याचप्रमाणे फेझर व्होल्टेज Vbn या बाजूला आहे असे समजा जर Vnb जाणून घ्यायचे असेल तर ते त्याचप्रमाणे Vnb असेल जे संचामध्ये याच्या विरुद्ध असेल म्हणूनच ते Vnb असे लिहिले आहे मला लिहू द्या म्हणजे याचा अर्थ आता Van अँगल 0° आणि त्याचप्रमाणे Vbn अँगल 120° आपण येथे आम्ही भरत आहोत जर असेच केले तर याचा अर्थ Vab अँगल 0° म्हणजे cos 0 आणि त्याचप्रमाणे हे एक cos 120 j sin 120 o जर असे केले तर ते 1 12 j√ 32 आणि जर त्याचप्रमाणे सरलीकृत केले तर ते त्याच प्रकारे √ 3 अँगल 30° होईल तर Vab √3 in याचा अर्थ फेज व्होल्टेज आहे आणि Vab लाईन व्होल्टेज आहे तर लाईन व्होल्टेज म्हणजे √3 फेज व्होल्टेज अँगल 30° आता जर त्याचप्रमाणे या फेजर आकृतीकडे बघितले तर समजा तेथे खूप सोपे आहे फक्त समजून घेणे आवश्यक आहे समजा हा Van आहे हा Vbn आहे हा Vcn आहे म्हणून हे 120° वेगळे आहे म्हणून हे Vbn आहे तर जर त्याचप्रमाणे 180° दुसरी बाजू बनवली तर हे Vnb आहे मी जे काही सांगितले त्याचप्रमाणे ते फक्त Vnb आहे आणि त्यांचे मग्निट्यूड Vnb प्रत्यक्षात परिमाण Vnb Vn आहे याला समानपणे ही दिशा मिळेल किंवा ती दिशा मिळेल तर मग्निट्यूड हे दर्शवते याचा अर्थ हे व्होल्टेज मग्निट्यूड आहे आणि हे याच्या समांतर आहे म्हणूनच ते येथे काढले आहे तर आता त्याच प्रकारे ते स्पष्ट करा तर हा अँगल हा समांतर काढतो तेव्हा हे परिणाम होऊ द्या आणि एक हे त्याचप्रमाणे Vab असेल जे येथे मिळाले आहे ते हे Vab असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला Vab Van V nb माहित असावे तर हे येथे आहे म्हणूनच येथे आपण ते कमी केले आहे येथे आपण ते Van V nb केले आहे तर याचा अर्थ असा आहे की जर आता त्याचप्रमाणे यासारखेच प्रोजेक्शन घ्या कारण हे cos अँगल 30° आहे म्हणून cos 30° आणि हे देखील 30° आहे तर cos 30° ते 2 cos 30° असेल यासह येथून येथे cos 30° येथून येथे cos 30° तर ते 2 cos 30° असेल जे Vab ची मग्निट्यूड √3 असेल आणि हा कोन त्याचप्रमाणे 30° आहे याचा अर्थ म्हणून आपण आत्ताच जे काही केले त्याचा अर्थ असा की ती लाईन टू लाईन व्होल्टेज मग्निट्यूड √3 फेज व्होल्टेज मग्निट्यूड असेल त्याचप्रमाणे या Vcn साठी आपल्याला त्याचप्रमाणे अंतिम 120° फेज शिफ्ट मिळते मग जर हे Vab सारखे असेल तर Vbc इथे येईल कारण हा अँगल तो 120° आहे तर Vbc हा Van पासून 90° ने लॅग करत आहे कारण हा अँगल 90° आहे तर याचा अर्थ असा की येथे जे काही केले ते त्याचप्रमाणे Vab √3 अँगल 30 o हे या फेजर रिलेशनचा वापर करत आहे आणि हे फेजर आकृतीचे रोटर c आहे तर सर्व अँगल या दरम्यान आहेत तर म्हणून येथे सर्व अँगल 60° आहे असे चिन्हांकित केले आहे तर हे त्याचप्रमाणे 30° आहे हे साध्या भूमितीवरून समजण्यासारखे आहे तर त्याचप्रमाणे Vbc ला देखील Vbn Vcn√ 3 अँगल 90 o मिळेल जर असेच केले तर त्याच प्रकारे ते मिळेल त्याचप्रमाणे Vca Vcn Van त्याचप्रमाणे √3 अँगल 210° मिळेल त्याचप्रमाणे फक्त ते करा त्याचप्रमाणे ते मिळेल एक मी ते त्याचप्रकारे दाखवले एक मी तेच इतरांसाठी दाखवले त्याचप्रमाणे त्याचे अनुसरण करा आणि समान सोपी गोष्ट करा आता जर त्याचप्रमाणे पूर्ण फेजर आकृती काढली तर आता फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज हे पहा म्हणून मी त्याचप्रमाणे सांगितले की Vab Vbc आणि Vca त्यांच्या फेजमधील फरक 120 o असेल परंतु म्हणूनच हा Vab आहे हा Vbc आहे हा Vca आहे तर ab ते bc जर ते 120° असेल vc ते ca जर ते 120° असेल आणि ca ते ab हे 120° आहे येथे आपण 120° म्हणतो तर आता Van आणि Vbc दरम्यान अँगल 90° आहे आणि सर्व कोन चिन्हांकित आहेत आणि Vbn आणि Vbc मधील अँगल पुन्हा 30° आहे आणि Vca मधील अँगल 30° असेल तर ab आणि an सारखेच दिसत असल्यास 30° जर bc आणि bn सारखे दिसले तर 30° आणि जर ca आणि cn सारखेच दिसले तर ते 30° आहे तर समान दिसणारी आकृतीमध्ये Vab हा Van ला 30° ने कमी करेल त्याचप्रमाणे Vbc हा Vbn ला 30° ने लीड करत आहे आणि त्याचप्रमाणे Vca हा Vcn ला 30° ने लीड करत आहे तर अगदी त्याचप्रमाणे सुपरइम्पोज करा आणि फक्त फेसर आकृती काढा तर हे लाईन टू लाईन व्होल्टेज आहे आणि हे लाईन टू न्यूट्रल आहे ज्याला आपण फेज व्होल्टेज म्हणतो आणि लाईन टू लाईन व्होल्टेज √3फेज व्होल्टेज असेल तर लाईन व्होल्टेज कधीकधी VL ने दाखवले जाते कधीकधी त्याचप्रमाणे लाइन टू लाइन व्होल्टेज VLL लिहू शकतात ते योग्य आहे परंतु येथे आपण ते त्याच प्रकारे बनवले आहे ज्याला आपण V L Vbc चे मग्निट्यूड म्हणतो ते बलन्सड आहे त्याचप्रमाणे लाईन टू लाईन करंट I L I a I b I c मग्निट्यूड फेज करंट प्रश्न असा आहे की तो Y कनेक्टेड लोड आहे आणि आपण या आकृतीवर येऊ Y कनेक्टेड लोड आणि Y कनेक्टेड सोर्स तर या लाईन मधून जाणाऱ्या करंटला आपण लाइन करंट म्हणतो आणि हे त्याच प्रकारे AN BN CN हे Y कनेक्टेड लोडचा फेज इम्पेडन्स आहे तर तोच करंट येथे जात आहे तोच करंट येथे जात आहे त्याचप्रमाणे I b साठी आणि त्याचप्रमाणे I c साठी आणि I L देखील जर त्याचप्रमाणे KCL लागू केले तर ते I L I b I c I L I L असेल तर तोच करंट येथे वाहतो आणि हा लाईन करंट आहे हा लहान a ते कॅपिटलA मधला करंट आहे हा लहान b ते कॅपिटल आहे हा लहान c ते कॅपिटल C आहे हे सर्व लाइन टू लाईन करंट आहेत तर हा लाईन करंट आहे तोच करंट येथे फेज एमपीडँस A ते N मध्ये येत आहे म्हणून म्हणूनच हा लाईन करंट फेज करंट दोन्ही समान आहेत आशा आहे की हे समजण्यासारखे आहे जेव्हा त्याच प्रकारे यामधून जाईल तेव्हा तेथे काही चांगली पुस्तके किंवा संदर्भ पुस्तके दिली जातात तर या प्रकरणात लाईन करंट मग्निट्यूड फेज करंट म्हणून लिहा तर लाईन करंट फेज करंट मग्निट्यूड आणि लाईन व्होल्टेज v 2मॅग्निट्यूड Vab Vbc Vca म्हणजे ते सर्व समान आहेत आणि लाईन L ची करंट मग्निट्यूड मग्निट्यूड I a I b I c फेज करंट मी त्याचप्रमाणे Y सर्किटसाठी लाईन करंट फेज करंट असे सांगितले आहे आता लाइन व्होल्टेज हे त्यांच्या संबंधित फेज व्होल्टेजला 30° ने लीड करते जे आपण त्यांच्या फेजर आकृतीवरून देखील पाहू शकतो आणि आकृती 10 पासून हा करंट Ia येथे प्रवेश करत आहे आणि येथे व्होल्टेज हे Van आहे याचा अर्थ I a Van Z Y आहे तेथे काहीही नाही हे व्होल्टेज बनते कारण येथे कोणताही घटक जोडलेला नाही तर Van Z Y लिहू शकते त्याचप्रमाणे Ib आणि Ic लिहू शकतो तर येथे आपण आकृती 10 वरून I a Van Z Y मी असे लिहित आहे त्याचप्रमाणे Van अँगल 0° Z Y तर त्याचप्रमाणे I b VbnZ Y Ia अँगल 120° आहे तर त्याचप्रमाणे Ic Vcn Z Y अँगल 120° ZY Ia अँगल 120° म्हणून I a I b I c I a Ia अँगल 120° I a अँगल 120° 0 तसेच जर त्याचप्रमाणे KCL लागू केले तर त्याचप्रमाणे In I a I b I c 0 मध्ये मिळेल परंतु I a I b I c 0 असेल म्हणून बॅलन्स शिफ्ट इन 0 न्यूट्रलमधून कोणताही करंट वाहत नाही तर थ्री फेज सर्किटसाठी हे सोपे तत्वज्ञान आहे तर हा सारांश आहे तर एकत्र जोडणी Yts खाली Y हे फेज व्होल्टेज करंट दिले आहेत तर आपण Y Y लाईन करंट फेज करंट लाईन व्होल्टेज आणि करंटसाठी जे काही केले ते हे रिलेशन आहे Vab दिले आहे Vbc दिले आहे हा सारांश आहे आणि Ia Ib Ic दिले आहेत आणि Van Vbn Vcn हे देखील दिले जाते आणि Y Y लाईन करंट फेज करंट असेल